मागील वर्गात आपण फोटो डिटेक्टर पाहिले त्या संदर्भात आपण पाहिले की साधनावर प्रकाश पाडल्यास त्याचे इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये रूपांतर होते आज आपण सौर पेशी अर्थात सोलर सेल पाहणार आहोत सोलर सेल हे फोटोवोल्टीकचे उदाहरण आहे ह्या साधनामध्ये जेव्हा हा प्रकाशित होतो तेव्हा वोल्टेजची निर्मिती होते प्रकाशाला समोर जातो तेव्हा वोल्टेजची निर्मिती होते फोटोवोल्टीक चा शोध हेन्री बेक्वेरेलने 1839 मध्ये लावला परंतु सिलिकॉन वर आधारित पहिल्या p n जंक्शन फोटोवोल्टीकचा शोध ओहल ह्यांनी 1940 मध्ये लावला फोटोवोल्टीक चे तत्व मी ह्याला संक्षिप्तरित्या PV म्हणेन हे मागील वर्गात पाहिलेल्या फोटो डिटेक्टर प्रमाणेच आहे केवळ काही महत्वाचे फरक आहेत फोटो डिटेक्टरच्या बाबतीत आपण असे एक उदाहरण फोटो डायोडचे पाहिले फोटो डायोड म्हणजे साधे p n जंक्शन किंवा pin जंक्शन असू शकतो अशा बाबतीत फोटो डिटेक्टर तरंगलांबीचा पल्ला अरुंद असतो त्यातील कमाल तरंगलांबी त्यात अंतर्भूत स्थित्यंतराच्या उर्जेवर अवलंबून असते तर व्हॅलन्स बँड ते कंडक्शन बँड अशा स्थित्यंतरासाठी कमाल तरंगलांबी त्या पदार्थाच्या बँड गॅप ठरवते किमान तरंगलांबी त्या पदार्थाच्या शोषणक्षमतेवर अवलंबून असते कारण तरंगलांबी कमी झाली तर शोषण वाढते त्यामुळे केवळ पृष्ठभागाजवळ प्रकाश शोषला जातो सोलर सेलच्या बाबतीत साधनाने तरंगलांबीच्या रुंद पट्ट्यावर काम करणे अपेक्षित असते आणि तरंगलांबीचा हा पल्ला सौर वर्णपटावर अवलंबून असतो तर हा आहे सोलर सेल व फोटो डिटेक्टर ह्यांमधील पहिला महत्वाचा फरक तरंगलांबीचा पल्ला वर्णपटावरून ठरतो तसेच फोटो डिटेक्टरच्या बाबतीत मोजमाप हे क्वांटम इफिशिअन्सी वरून करतात क्वांटम इफिशिअन्सी म्हणजे इलेक्ट्रॉन होल जोड्यांची संख्या किंवा निर्माण झालेला करंट ह्याचे नमुन्यावर पडलेल्या प्रकाशकणांच्या अर्थात फोटॉनच्या संख्येशी गुणोत्तर क्वांटम इफिशिअन्सी ही सिग्नलचे अवांतर अनावश्यक भागाशी अर्थात नॉइजशी गुणोत्तर ठरवते सोलर सेलच्या बाबतीत सामान्यतः वापरले जाणारे मोजमाप हे कन्व्हर्जन इफिशिअन्सी आहे ही म्हणजे वितरित केलेल्या पॉवरचे पदार्थावर पडलेल्या सौर पॉवरशी गुणोत्तर असते सोलर सेल साधनांचा पृष्ठभाग सहसा रुंद असतो कारण त्यांनी त्यांवर पडलेली सौर ऊर्जा शक्य तितकी जास्त शोषून घेणे अपेक्षित असते आणि नंतर तिचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणे अपेक्षित असते सोलर सेल समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम सौर वर्णपट पाहणे आवश्यक आहे आपण सौर वर्णपट पाहिल्यास त्याने मुख्यतः UV भाग ते IR भाग असा पल्ला व्यापलेला आहे तरंगलांबीचा हा विशिष्ठ पल्ला हा साधारण 0 2 microns किंवा 200 nanometers ते 3 microns असा आहे 3 microns हा IR भागात येतो व 0 2 हा UV भागात येतो तर ह्यामध्ये दृश्य भागाचाही समावेश आहे अर्थात ह्या किरणांची तीव्रता एकसमान नसते तीव्रता ही तरंगलांबीवर अवलंबून असते आपण पॉवर वर्णपट विरुद्ध तरंगलांबी असा आलेख रेखाटू शकतो तर x अक्षावर तरंगलांबी λ आहे ही मायक्रोमीटर मध्ये आहे आता मी पॉवरचा आलेख रेखाटतो त्याचे एकक kWm2 micrometer आहे तर हा आहे पॉवर वर्णपट हा 0 2 0 8 0 4 2 हा अक्ष किंचित वाढवून घेतो 2 6 0 0 8 0 6 2 तर हा दृश्य प्रभाग 0 2 व 0 8च्या मध्ये कुठेतरी आहे तर हा दृश्य आहे हा IR व हा UV तर पॉवर वर्णपट विरुद्ध तरंगलांबी असा आलेख रेखाटल्यास येथे एक सुळका अर्थात सर्वोच्च बिंदू आहे आणि नंतर तरंगलांबी वाढेल तसतशी तीव्रता कमी कमी होत जाते तर अशा प्रकारच्या वर्णपटास काळा पदार्थ अर्थात ब्लॅक बॉडी मानता येईल ज्याचे तापमान अंदाजे 6000 k च्या आसपास आहे त्यामुळे ती एक ब्लॅक बॉडी मानता येईल ह्या आलेखाखालील क्षेत्रफळ म्हणजे पदार्थावर पडणाऱ्या किरणांची एकूण तीव्रता ह्या क्षेत्रफळाची किंमत साधारण 1 35 kWcm2 आहे तर ही पदार्थावर पडणाऱ्या किरणांची तीव्रता प्रति एकक क्षेत्रफळ आहे स्पष्ट करून सांगण्यासाठी मी असे म्हणेन की हे आलेखाखालील क्षेत्रफळ आहे अर्थात आपण हेही ध्यानात ठेवले पाहिजे की पृथ्वीच्या वातावरणामुळे किरणांचे विकरण होते तर वातावरणात ओझोन असतो तसेच जलबिंदूही असतात त्यामुळे सूर्यकिरणांचे विकरण होते वातावरणात धूलिकणही असतात त्यांचेमुळेही विकरण होऊ शकते मार्ग लांबी मुळेही वर्णपटातील ऊर्जा बदलू शकते जर सूर्यप्रकाश थेट माथ्यावर असेल म्हणजेच θ 0 असेल तर जेव्हा सूर्यप्रकाश थेट माथ्यावर असतो तेव्हा तीव्रता I साधारण 0 925 kW cm2 असते आणि जेव्हा θ60 असतो तेव्हा थोडे विकरण होते आणि मार्ग लांबी अधिक असते तेव्हा तीव्रता I कमी असते ती साधारण 0 691 असते त्यामुळे वर्णपटातील ऊर्जा पसरते हा ऊर्जेचा विस्तार येथे दाखवला आहे किंवा पृथ्वीपर्यंत पोहोचणारी प्रत्यक्ष तीव्रता वातावरणामुळे होणाऱ्या विकरणावर आणि किरणांच्या पतन कोनावर अवलंबून असते हे किरण आपल्या साधनास जाणवले पाहिजेत तर ते इलेक्ट्रिकल सिग्नल निर्माण करेल आपण सोलर सेलची एक साधी मांडणी पाहू आपण एका साध्या p n जंक्शन वर आधारित सोलर सेल पाहू तर मागील वर्गात आपण p n जंक्शन किंवा pin जंक्शनवर आधारित फोटो डिटेक्टर पाहिला होता तर मूळ तत्व त्यासारखेच आहे माझ्यापाशी p n जंक्शन वर आधारित सोलर सेल आहे n प्रभाग अतिशय डोप्ड आहे त्यामुळे आपण ह्याला pn म्हणू आणि हा n प्रभाग अरुंद देखील आहे कारण प्रकाश ह्या प्रभागातून आत जाणे अपेक्षित आहे तर येथे ह्याची आकृती रेखाटायची असल्यास हा माझा सोलर सेल आहे आणि एका टोकापाशी इलेक्ट्रिकल संपर्क आहे प्रकाश ह्या दिशेने येत आहे तर विरुद्ध बाजूस इलेकट्रोड आहे परंतु हे इलेक्ट्रोड संपूर्ण पृष्ठभाग व्यापत नाहीत कारण प्रकाश ह्या साधनात आत शिरणे अपेक्षित आहे हा n व p प्रभागांच्या मधील पृष्ठभाग आहे n प्रभाग अतिशय डोप्ड असल्याने डिप्लेशन क्षेत्र जवळपास पूर्णपणे p भागात असेल n भागात अतिशय अरुंद डिप्लेशन क्षेत्र असेल व p भागात ते खूप रुंद असेल तर हे इलेक्ट्रोड आहेत सूर्यकिरण डावीकडून येत आहेत आणि n भागावर पडतात आता ह्या किरणांमध्ये दीर्घ लांबीचे मध्यम लांबीचे व लघु लहान तरंगलांबीचे किरण आहेत जितकी लहान तरंगलांबी तितकी ऊर्जा जास्त लहान तरंगलांबीचे किरण बहुधा n प्रभाग शोषून घेतो कारण ऍबसॉरप्शन कोएफिशिअंट मोठा आहे त्यामुळे भेदन खोली लहान आहे ह्याउलट तरंगलांबी वाढल्यास भेदन खोली वाढते त्यामुळे तिन्ही प्रकारच्या दीर्घ लांब मध्यम व लघु लहान तरंगलांबीचे किरण शोषले जातात जेव्हा प्रकाश तरंग शोषून घेतले जातात तेव्हा इलेक्ट्रॉन होल जोडी निर्माण होते मध्यम तरंगलांबीच्या प्रकाशामुळे डिप्लेशन क्षेत्रात इलेक्ट्रॉन होल जोडी निर्माण होते आपण समतोल स्थितीतील pn जंक्शन पाहिले आहे जेव्हा जेव्हा जंक्शन असते तेव्हा संपर्काच्या ठिकाणी काँटॅक्ट पोटेन्शिअल असते तेथे व असते हे सर्व आपण ह्या आधी pn जंक्शनचा अभ्यास करताना बोललो आहोत हे उत्पन्न होण्याचे कारण म्हणजे इलेक्ट्रॉन व होल एकमेकांत विलीन होतात व नष्ट झाल्याने डिप्लेशन क्षेत्र निर्माण होते तर विद्युत क्षेत्र हे धन पासून ऋण पर्यंत जाते ह्याचाच अर्थ ह्यात अंतर्भूत पोटेन्शिअल किंवा काँटॅक्ट पोटेन्शिअल Vo आहे त्यामुळे जेव्हा पदार्थावर पडणाऱ्या किरणांमुळे इलेक्ट्रॉन होल जोडी निर्माण होते तेव्हा इलेक्ट्रॉन n प्रभागाकडे त्वरेने प्रवास करतो कारण तो तेथे धन पोटेन्शिअल पाहतो आणि होल p प्रभागाकडे त्वरेने प्रवास करतो ह्याचाच अर्थ आता तेथे p व n प्रभागांमध्ये पोटेन्शिअल तयार झाली बाह्य लोड नसेल तर ह्या पोटेन्शिअलला Voc म्हणतात अर्थात सर्किट बंदिस्त नसतेवेळची पोटेन्शिअल आता जर p व n हे एकमेकांना जोडले तर ओपन सर्किट ऐवजी शॉर्ट सर्किट होईल आता साधनातून एक करंट वाहील आणि इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण झाल्याने करंट बाह्य सर्किटमधूनही वाहील ह्या करंटला शॉर्ट सर्किट करंट म्हणतात आपण हे आकृतीत दाखवू ह्यात n p व डिप्लेशन क्षेत्र आहे तर येथे दोन्ही बाजूला इलेक्ट्रॉन आहेत आणि ओपन सर्किटऐवजी आपण विद्युत जोडणी केली असल्याने करंट वाहू शकतो त्यामुळे ह्या विशिष्ट परिस्थितीत पुन्हा एकवार नमुन्यावर सूर्यकिरण पडल्याने इलेक्ट्रॉन होल जोडी निर्माण होते इलेक्ट्रॉन n बाजूकडे त्वरेने जातात व होल p बाजूकडे त्वरेने जातात म्हणजेच करंट p कडून n कडे वाहतो ह्या करंटला फोटो करंट म्हणतात कारण प्रकाशकणांमुळे निर्माण झालेल्या वाहकांमुळे हा करंट निर्माण झालेला आहे बाह्य लोड नसेल तर ह्या करंटला शॉर्ट सर्किट करंट असेही म्हणतात तर ह्या विशिष्ट आकृतीत डिप्लेशन क्षेत्राची रुंदी w मानू तर इलेक्ट्रॉन होल जोड्या ह्या w इतक्या रुंदीमध्ये निर्माण होतात परंतु आणखी बारकाईने पाहिल्यास इलेक्ट्रॉन होल जोड्या n व p प्रभागातही निर्माण होतात कारण हे सर्वच प्रभाग प्रकाश शोषून घेतात त्यामुळे इलेक्ट्रॉन होल जोड्या सर्वत्र निर्माण होतात त्यामुळे पुन्हा एकदा होल p बाजूकडे त्वरेने जातात आणि इलेक्ट्रॉन n बाजूकडे त्वरेने जातात परंतु हे इलेक्ट्रॉन व होल खरेतर अल्पसंख्यांक वाहक आहेत त्यामुळे ते केवळ काही मर्यादित भागापर्यंतच पोहचू शकतात ह्या मर्यादेला डिफ्युजन रुंदी म्हणतात Lh ही होलची डिफ्युजन रुंदी आहे होल हे n भागातील अल्पसंख्यांक वाहक आहेत Le ही इलेक्ट्रॉनची डिफ्युजन रुंदी आहे इलेक्ट्रॉन हे p भागातील अल्पसंख्यांक वाहक आहेत त्यामुळे करंट निर्माण करणारा एकूण प्रभाग Lh W Lh आहे तर तो केवळ डिप्लेशन क्षेत्रात निर्माण होत नसून n व p दोन्ही प्रभागातील डिफ्युजन क्षेत्रातही निर्माण होतो ह्या क्षेत्रात निर्माण झालेले इलेक्ट्रॉन व होल चा देखील करंटमध्ये सहभाग आहे तर आता आपण पुढे जाऊ व सोलर सेलचा I V गुणधर्म पाहू तर सोलर सेलचा I V गुणधर्म पाहू ह्या विशिष्ठ बाबतीत आपण असा सोलर सेल पाहत आहोत जो साधा pn जंक्शन आहे जो बाह्य लोडला जोडलेला आहे हे बाह्य लोड म्हणजे एक रेजिस्टर r आहे आणि Iop इतक्या तीव्रतेचा काही प्रकाश ह्यावर पडतो आहे pn जंक्शन मध्ये तयार झालेले अंतर्भूत वोल्टेज आहे आणि साधनांमधून काही करंटही वाहत आहे असा आहे बाह्य लोडला जोडलेल्या सोलर सेलचा आकृती बंध आता लोड नसेल तर म्हणजेच रेजिस्टर नसेल तर आपण पाहिले की प्रकाश पडल्यावर आत फोटो करंट तयार होतो ह्या बाबतीत वोल्टेज किंवा वोल्टेजमधील फरक 0 आहे कारण Iph हा फोटो करंट आहे आपण करंटची प्रचलित दिशा विरुद्ध दाखवली आणि त्याला Isc म्हटले म्हणजेच शॉर्ट सर्किट करंट आहे तर हा Isc म्हणजे अन्य काही नसून Iph आहे तर Isc हा शॉर्ट सर्किट करंट म्हणजे हे साधन शॉर्ट सर्किट केले असता कोणतेही बाह्य लोड नसताना साधनातून वाहणारा करंट आहे आणि तो पर्यायाने फोटो करंट Iph वर अवलंबून आहे आता Iph हा साधनावर पडलेल्या सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे तर Iph हा बहुधा काही स्थिरांक K गुणिले साधनावर तळपणाऱ्या सूर्यकिरणांची तीव्रता Iop ह्यावर अवलंबून आहे येथे K हा स्थिरांक आहे आणि ही पडलेल्या किरणांची तीव्रता आहे तर ही माहिती घेतली आता ह्यात रेजिस्टरच्या स्वरूपातील बाह्य लोडची भर घालू येथेही पोटेन्शिअल आहे व Iop आहे पुन्हा एकदा हा फोटो करंट Iph आहे परंतु ह्या फोटो करंटमुळे रेजिस्टरवर वोल्टेज निर्माण होते रेजिस्टरवरील हे वोल्टेज I R आहे आणि हे वोल्टेज pn जंक्शन च्या अंतर्गत वोल्टेजच्या विरोधात काम करते प्रत्येक pn जंक्शनमध्ये अंतर्गत पोटेन्शिअल किंवा वोल्टेज असते ते म्हणजेच संपर्क पोटेन्शिअल होय आणि फोटो करंटमुळे बाह्य पोटेन्शिअल निर्माण होते ती ह्या अंतर्गत पोटेन्शिअलला विरोध करते ह्या ऐवजी आपण असे म्हणू शकतो की हे बाह्य वोल्टेज pn जंक्शनला फॉरवर्ड बायस करते त्यामुळे अल्पसंख्यांक वाहकांचे डिफ्युजन आता सोपे होते त्यामुळे फॉरवर्ड बायस करंट वाहतो हा फॉरवर्ड बायस करंट दुसऱ्या दिशेने वाहतो आपण ह्याला Id म्हणू तर Id हा फॉरवर्ड बायस करंट आहे आणि ह्याच्यासाठी आपण प्रमाणित डायोड समीकरण लिहू शकतो ते आहे IsoexpEvkT 1 येथे Iso हा रिव्हर्स सॅच्युरेशन करंट आहे तो आपण ह्याआधी नेहमीचे pn जंक्शन अभ्यासताना पाहिलेला आहे आपल्यापाशी एका दिशेने वाहणारा फॉरवर्ड बायस करंट आहे नमुन्यावर पडलेल्या किरणांमुळे निर्माण होणारा फोटो करंट दुसऱ्या दिशेने वाहतो त्यामुळे एकूण करंट I हा Id Iph इतका असेल अर्थात तो केवळ Isoexp evkT 1 Iph आहे तर सोलर सेलचे सममुल्य सर्किट रेखाटणे शक्य आहे जे केवळ प्रकाशित केलेले pn जंक्शन असे असेल आपल्यापाशी बाह्य लोडला जोडलेला सोलर सेल आहे आणि त्यावर येऊन पडणाऱ्या काही किरणांमुळे तो उजळून निघालेला आहे तर त्यासाठी सममुल्य सर्किट रेखाटणे शक्य आहे ह्या बाबतीत एक स्थिर करंट स्रोत आहे तो Pn जंक्शनवर पडलेल्या प्रकाशामुळे फोटो करंट निर्माण झाल्याने अस्तित्वात आला आहे हे pn जंक्शन आता फॉरवर्ड बायस झाले आहे त्यामुळे त्यातून फॉरवर्ड बायस करंट Iso वाहत आहे हा फॉरवर्ड बायस करंट त्या स्थिर करंट स्रोताच्या म्हणजेच फोटो करंटच्या विरोधी आहे आणि त्यानंतर येथे एक रजिस्टर R आहे तर सोलर सेलचे सममुल्य सर्किट म्हणजे केवळ एक स्थिर करंट स्रोत व त्याला विरोधी असे फॉरवर्ड बायस केलेले pn जंक्शन आहे सोलर सेलवर पडणारे प्रकाशकिरण नसतील तर अशा सोलर सेलचे IV गुणधर्म देखील आपण रेखाटू शकतो काळोखलेल्या सोलर सेलचे IV गुणधर्म बायस केलेल्या pn जंक्शन प्रमाणेच आहेत तर वोल्टेज वाढवेल तसा घातीय वेगाने अर्थात एक्सपोनेन्शिअल पद्धतीने वाढत जाणारा करंट आहे तो ह्या सूत्रात मांडला आहे तर काळोख असेल तेव्हा अशी परिस्थिती असते जेव्हा ह्यावर प्रकाश पाडू तेव्हा फॉरवर्ड बायस करंटला विरोध करणारा फोटो करंट असेल त्यामुळे एकूण करंट Id - Iph इतका असेल ह्याचा परिणाम असा होतो की I V गुणधर्म आलेख खालच्या दिशेला सरकतो त्यामुळे जेव्हा प्रकाशामुळे काही फोटो करंट असेल तेव्हा आलेख 0 पासून सुरु न होता ह्या Iph मुळे 0 च्या खालच्या बाजूस सरकतो नमुन्यावर पडणाऱ्या किरणांची तीव्रता वाढविल्यास Iop वाढेल त्यामुळे Iph आणखी वाढेल त्यामुळे हा आलेख आणखी खाली सरकेल तर ह्या विशिष्ट बाबतीत करंट 0 असताना वोल्टेजची किंमत मिळवण्यासाठी आपण आकडेमोड करू शकतो जेव्हा करंट 0 असेल त्यावेळच्या वोल्टेजला ओपन सर्किट वोल्टेज म्हणतात त्या बाबतीत I म्हणजेच Isoexp eVockT 1 हा 0 असतो ह्या बिंदूकरिता वोल्टेज Voc आहे व करंट 0 आहे त्यामुळे ह्या सूत्राची पुनर्मांडणी करून Voc मिळू शकते हा 1 विचारात न घेता Voc अंदाजे kTeln IphIso इतके येते मी हे सूत्र पुन्हा लिहितो आणि नंतर आपण त्यातील २ भागांकडे पाहू तर आपण ओपन सर्किट वोल्टेज Vocचे अंदाजे सूत्र kTeln IphIso असे लिहिले Iph हा फोटो करंट प्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून असतो आणि Iso हा रिवर्स सॅच्युरेशन करंट आहे इंट्रिनसिक वाहक दाटी ni2 आणि डिफ्युजन कोइफिशिअंटस डिफ्युजन लांबी आणि p व n प्रभागांतील दाटी ह्या सर्वांवर हा रिवर्स सॅच्युरेशन करंट अवलंबून असतो येथे हे पद e आहे फोटो करंटची किंमत वाढवली तर म्हणजेच Iph अधिक असेल तर Voc वाढेल त्याचप्रमाणे आपण मोठा बँड गॅप असणारा पदार्थ निवडला तर Eg हा जास्त असेल त्यामुळे ni कमी असेल त्यामुळे Iso कमी होईल आणि ह्यामुळे देखील Voc वाढेल सोलर सेलच्या बाबतीत महत्वाचा घटक म्हणजे पॉवर रुपांतरणाची कार्यक्षमता पॉवर म्हणजे अन्य काही नसून वोल्टेज गुणिले I होय अर्थात Iso v exp evkT 1 Iphv सर्वाधिक पॉवर मिळवण्यासाठी dPdVची किंमत 0 असली पाहिजे तर हे सूत्र केवळ डिफरन्शिएट केले पाहिजे त्यावेळी संबंधित वोल्टेज Vmअसेल आणि आता आपण Vm व Voc ह्यांमधील नाते देणारा एक रिकर्सिव्ह संबंध लिहू शकतो हा रिकर्सिव्ह संबंध आहे कारण Vm दोन्ही बाजूला आहे परंतु ह्याची उकल करून सर्वाधिक वोल्टेजची किंवा सर्वाधिक पॉवरसाठी लागणाऱ्या वोल्टेजची किंमत मिळवता येते एकदा Vmची किंमत मिळाली की ती ह्या सूत्रात घालून आपल्याला सर्वाधिक पॉवरची किंमत मिळू शकते आपण पुन्हा एकदा IV कर्व्ह पाहू हे पुन्हा एकदा रेखाटतो तर हा आहे काळोख असतानाचा डार्क करंट हा आहे प्रकाश असतानाचा करंट हा बिंदू Vocआहे तर आपण सर्वाधिक पॉवरशी संबंधित Voc मिळवू शकतो आणि Im देखील मिळवू शकतो तर Imशी संबंधित हा Vocआहे कर्व्ह खालील क्षेत्रफळ किंवा ह्या दोन बिंदूंमधील क्षेत्रफळ म्हणजे ह्या सिस्टिमला मिळणारी सर्वाधिक पॉवर होय तर Vm x Im ही वितरित झालेली सर्वाधिक पॉवर होय आकडेमोड केल्यानंतर आपल्याला असे दिसते की Voc वाढेल तसे Vm वाढते जितके जास्त ओपन सर्किट वोल्टेज तितके जास्त Vm Voc वाढविण्याचा एक उपाय म्हणजे किरणांची तीव्रता वाढवणे आणि आपण पाहिलेला दुसरा मार्ग म्हणजे मोठा बँड गॅप असणारे pn जंक्शन निवडणे त्या बाबतीतील कमजोरी म्हणजे जशी बँड गॅप वाढते तसा सौर वर्णपटातील शोषला जाऊ शकणारा भाग कमी होतो कारण Eg वाढेल तशी स्थित्यंतरासाठी आवश्यक संबंधित तरंगलांबी कमी होईल त्यामुळे सर्वाधिक पॉवर मिळविण्यासाठी कोणता पदार्थ निवडायचा ह्यासाठी हा 'थोडे घेणे थोडे देणे' असा मामला आहे परंपरागत सिलिकॉन आधारित परंपरागत सोलर सेलची कार्यक्षमता साधारण 22 असते तर ह्या बाबतीत हे सिलिकॉनचा एकच खडा असणारे साधन असते एकच खडा क्रिस्टल crystal वापरण्या ऐवजी अनेक क्रिस्टल असणारे सिलिकॉन वापरल्यास कार्यक्षमता तिला आपण ղ म्हणू तर कार्यक्षमता साधारणपणे 15 असते ठिसूळ सिलिकॉन आधारित सोलर सेल देखील आपण वापरू शकतो त्याचा फायदा असा की किंमत कमी होते कारण ते आपण थेट काचपट्टीवर मांडू शकतो तर आपण अमॉर्फस सिलिकॉन आधारित सोलर सेल बनवू शकतो परंतु त्यांची कार्यक्षमता आणखी कमी असते इतरही काही पदार्थ वापरून सोलर सेल बनवतात त्यातील काही पदार्थ आपण ह्या आधीच पाहिले आहेत ते म्हणजे सिलिकॉन मध्ये कॅडमियम टेलुराईड कॅडमिअम सल्फाइड आणि कॉपर इंडिअम डाय सेलेनाईड हा साधारण 0 7 eV बँड गॅप असणारा पदार्थ आहे आणि ह्याचे वेगळे रूप म्हणजे कॉपर इंडिअम गॅलीअम डाय सेलेनाईड ते आपण सामान्यतः Cuinx Ga1 x Se2 असे लिहितो ह्याच्या बँड गॅप ची किंमत x वरून ठरते ह्या सर्व पदार्थांची कार्यक्षमता 10 ते 20 दरम्यान असते ती हे साधन बनविताना करावयाच्या प्रक्रियेच्या मार्गावर अवलंबून असते शिवाय उत्पादित फितींच्या गुणवत्तेवरही अवलंबून असते आतापर्यंत पाहिलेल्या सोलर सेल हे साध्या pn जंक्शनवर आधारित सोलर सेल होते विषम जंक्शन सोलर सेल देखील असू शकते त्यामध्ये p बाजू ऍल्युमिनिअम गॅलीयम आरसेनाइड ची असते तिचा पातळ थर p व n गॅलीअम आरसेनाइडवर तयार केलेला असतो तर ह्या बाबतीत pn जंक्शन हे पूर्वीसारखाच पदार्थांमध्ये वसलेले आहे परंतु ऍल्युमिनिअम गॅलीयम आरसेनाइडचा थर हा पृष्ठभागावरील बॉन्ड्स किंवा पृष्ठभागावरील व्यंग स्थिती निष्क्रिय करण्यास कारणीभूत होतो ह्याचा बँड गॅपदेखील गॅलीअम आरसेनाइडपेक्षा जास्त आहे त्यामुळे तो किरण आपल्यातून आरपार जाऊ देतो व पलीकडील गॅलीयम आरसेनाइडद्वारे ते शोषले जाऊ देतो ह्यामुळे कार्यक्षमता वाढते तर p n जंक्शन साठी इतरही रचना आहेत भिन्न पदार्थांपासून बनलेले p n जंक्शन असू शकते तर n बाजू ऍल्युमिनिअम गॅलीयम आरसेनाइड ची व p बाजू गॅलीअम आरसेनाइड ची अल्युमिनिअम गॅलीयम आरसेनाइड ची बँड गॅप जास्त असल्याने पुन्हा एकदा ती खिडकीप्रमाणे काम करते अर्थात जंक्शनपर्यंत किरण पोहोचू देते त्यामुळे समरचना किंवा एकसंध रचना जंक्शन वर आधारित p n जंक्शन मध्ये n थर अतिशय पातळ करावा लागतो तसे इथे करावे लागत नाही येथे बँड गॅप भिन्न असतात त्यामुळे देखील वाहकांचे विलगीकरण सोपे होते तर हा आहे 1 4 eV बँड गॅप असणारा गॅलियम आर्सेनाईड हा 2 eV बँड गॅप असणारा ऍल्युमिनिअम गॅलियम आर्सेनाईड आहे त्यामुळे ज्या काही इलेक्ट्रॉन होल जोड्या निर्माण होतात त्या सहजपणे विलग केल्या जाऊ शकतात व त्यामुळे करंट निर्माण होतो एकाला एक चिकटून अर्थात टॅनडेम रचनेत असणारे सोलर सेल देखील असतात अर्थात एकाच्या डोक्यावर दुसरा असे सोलर सेल ह्यामध्ये दोन pn जंक्शन असतात आणि पहिल्याची बँड गॅप ही दुसऱ्याच्या बँड गॅप पेक्षा जास्त असेल अशा पद्धतीने दोन पदार्थ निवडतात ह्याची मांडणी पाहिली तर पहिला पदार्थ आहे एक pn जंक्शन आणि त्यासोबत असलेला हा दुसरा पदार्थ देखील pn जंक्शन आहे ह्याची बँड गॅप Eg1 आहे जी Eg2 पेक्षा जास्त आहे अशा प्रकारची रचना असण्याचा फायदा म्हणजे पहिल्या पदार्थात लघु तरंगलांबी शोषल्या जातात कारण त्या पदार्थाचे शोषण अंतर किंवा भेदन अंतर कमी आहे आणि आतील पदार्थाकडून दीर्घ तरंगलांबी शोषल्या जातात येथे अर्थात समस्या अशी आहे की साधन आणखी जटिल करण्यामुळे प्रक्रिया खर्चही वाढतो आणि प्रक्रियेची जटीलताही वाढते कारण ह्यासारखे टॅनडेम सेल असतील तर त्यांमध्ये व्यंग नसेल ह्याची काळजी घेतली पाहिजे कारण व्यंगे हे वाहकांना अडकविणारे सापळे म्हणून काम करतात आणि त्यामुळे साधनांची कार्यक्षमता कमी होते तर ह्या शेवटच्या काही व्याख्यानांमधून आपण इलेक्ट्रॉनिक साधने पाहिली आपण साध्या धातू सेमीकंडक्टर जंक्शनपासून सुरुवात केली आणि नंतर pn जंक्शन आणि नंतर ट्रॅजिस्टर पाहिले आपण काही ऑप्टो इलेक्ट्रॉनिक साधनेही पाहिली एलइडी लेसर फोटो डिटेक्टर आणि नंतर सोलर सेल तर विषयाच्या अंतिम भागात ह्या साधनांच्या घडणावळीवर त्यावर लक्ष केंद्रित करू आपण पाहू ह्या संदर्भात वापरले जाणारे शब्दप्रयोग घडविताना कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात आणि आव्हाने सध्या प्रचलित असणाऱ्या मायक्रो फॅब्रिकेशन ह्या मानक प्रक्रियेव्यतिरिक्त वेगळ्या घडणावळी प्रक्रिया देखील आपण पाहू